एक्साम्पल्स ऑफ अँप्लिकेशन ऑफ द डायव्हर्जन्स अँड स्टोकस थेरम आपण डायव्हर्जन्स आणि स्टोकस थेरम बद्दल शिकलो आहोत व्हेक्टर कॉन्टिटीचे डायव्हर्जन्स किंवा त्याचे व्हॉल्युम इंटिग्रल किंवा सरफेस इंटीग्रल यामधील संबंध देखील येथे दिसतो व्हेक्टर कॉन्टिटीचे कर्ल किंवा एरिया वरील इंटीग्रल आणि बंद व वक्र पृष्ठभागावरील इंटीग्रल आणि बंद व्हॉल्युम किंवा बंद पृष्ठभाग यांमधील संबंध स्टोकस थेरम दाखवते ds Stokestheorem v dl आपण या लेक्चर मध्ये 2 3 उदाहरणे बघणार आहोत जेणेकरून तुम्ही या संकल्पनांसोबत परिचित व्हाल पहिल्यांदा आपण डायव्हर्जन्स थेरम घेऊयात मी कार्टेशियन कोऑर्डिनेट वरती काम करणार आहे आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या कोऑर्डिनेट सिस्टीम वरील काही प्रॉब्लेम देणार आहे आपण एक व्हेक्टर फिल्ड घेऊयात A जी दिली जाते A x y z बरोबर 2 x x अधिक 2 y y वजा 3 z z A2xx2yy 3zz तुम्ही इथे बघू शकता की दिलेल्या पॉइंट्स साठी येथे याला तिनही कंपोनंट्स आहेत x y आणि z आता इथे कुठे तरी असलेल्या पॉईंट कडे बघा याचा कंपोनंट हा x आणि y दिशेने आहे x आणि y या समान आहेत आणि हे z च्या दिशेने आहे हा कंपोनेंट 1 ½ टाइम्स आहे बाकीच्या कंपोनेंट पेक्षा तुम्ही येथे बघू शकता की येथे फिल्ड आहे मी येथे हा व्हेक्टर अशा पद्धतीने काढत आहे आणि जसे तुम्ही या पासून दूर दूर जात राहाल तसे तसे हा तुम्हाला मोठा झालेला दिसेल आणि तुम्ही हे असे सगळ्या पॉईंट वरती काढू शकता जर तुम्ही वजा दिशेने गेलात हा z कंपोनंट हा पॉझिटिव्ह असेल तर अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की डायव्हर्जिंग किंवा कॉन्व्हेर्जिंग जे काय आहे ते अशा पद्धतीने असेल आता डायव्हरजन्स थेरम येथे आपण लागू करू आम्हाला काय दाखवायचे आहे कि A डॉट ds हा असेल डायव्हरजन्स A डॉट व्हॉल्युम एलिमेंट इंटिग्रल आपल्या सोयीसाठी मी एक बॉक्स घेणार आहे ज्याचा आकार 1 एवढा असेल ज्याचा मध्य ओरिजिन वरती असेल हा मध्य आहे या बॉक्सचा आकार L एवढा आहे एक घन ज्याचा आकार L आहे तर याचा समोरचा पृष्ठभाग हा x दिशेने असेल ही y दिशा आहे आणि ही Z दिशा आहे हा समोरील पृष्ठभाग ओरिजिन पासून L2 एवढ्या अंतरावर आहे हा समोरील पृष्ठभाग y दिशेने देखील ओरिजिन पासून L2 एवढ्या अंतरावर आहे आणि हा मागचा पृष्ठभाग हा वजा L2 एवढ्या अंतरावर आहे आणि अशाच पद्धतीने Z च्या दिशेने हा खालील पृष्ठभाग वजा L2 एवढ्या अंतरावर असेल आणि हा वरचा पृष्ठभाग अधिक L2 एवढ्या अंतरावर असेल पहिल्यांदा आपण इंटिग्रल A डॉट ds मोजूयात जेव्हा आपण डायव्हरजन्स थेरम वर चर्चा करतो तेव्हा लक्षात घ्या की ds हा व्हॉल्युमच्या बाहेर जात आहे अशा पद्धतीने घेतला जातो तर या समोरील पृष्ठभागावर हे काळ्या रंगाने दाखविले आहे की ds हा युनिट व्हेक्टर X च्या दिशेने जात आहे किंवा मागच्या बाजूला हे असेल वजा x च्या दिशेने आणि आपण याआधी बघितलेले आहे की x च्या दिशेने ds हे dy dz x असते पाठीमागच्या बाजूला हे असेल वजा dy dz x म्हणून या दोन विभागांसाठी आता आपण A डॉट ds मोजूया A म्हणजेच आहे 2x x च्या दिशेने अधिक 2y y च्या दिशेने वजा 3z z च्या दिशेने डॉट ds असेल dy dz x च्या दिशेने समोरील पृष्ठभागात साठी x बरोबर असेल L2 अधिक 2x x अधिक 2y y वजा 3z z dy dz गुणिले वजा x हे असेल x बरोबर L2 साठी पाठीमागील पृष्ठभागावर ds2xx2yy 3zzdydzx।front surfacexL22xx2yy 3zzdydz।backsurfacex l2 जेव्हा तुम्ही डॉट प्रॉडक्ट घेता तेव्हा हे सगळे घटक तेथे योगदान देत नाहीत म्हणून मी त्यांची चिंता करणार नाहीये x हे L2 आहे म्हणून येथे तुम्हाला काय मिळेल 2 गुणिले L2 गुणिले dy dz हे म्हणजेच आहे या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अधिक 2 गुणिले वजा L2 कारण की हा पाठीमागचा पृष्ठभाग आहे म्हणून x हे वजा L2 आणि x आणि वजा x तुम्हाला आणखी एक वजा चिन्ह देईल इंटिग्रल dy dz जे म्हणजेच क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ आहे समोरील पृष्ठभागाचे तुम्ही येथे हे 2 आणि हे 2 काढून टाकू शकता आणि तुम्हाला येथे 2 L चा घन मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला समोरील पृष्ठभाग आणि पाठीमागचा पृष्ठभाग यांवरील एरिया इंटिग्रल 2L घन एवढा मिळेल ds2×L2dydz2 L2 1dydz2L3 आता तुम्ही y च्या दिशेने बघा तुमच्याकडे समोरील आणि पाठीमागील पृष्ठभागासाठी y च्या दिशेने A ds इंटीग्रल आहे हे बरोबर होईल 2y dx dz जेव्हा y बरोबर L2 अधिक 2y dx dz असेल आता हे अधिक चिन्ह आपण वजा चिन्हाने बदलून टाकू कारण येथे पाठीमागील पृष्ठ भागासाठी युनिट व्हेक्टर प्रॉडक्ट हा निघेल y गुणिले y म्हणून y बरोबर असेल वजा L2 हा डॉट प्रॉडक्ट आहे हा येथे वजा चिन्ह देईल आणि हा आपल्याला पुन्हा 2 L चा घन एवढे योगदान देईल आणि आता शेवटी A डॉट ds z च्या दिशेने असेल वजा 3z dx dy आणि हे आपल्याला z बरोबर L2 असताना मिळेल हे बरोबर होईल z डॉट z वजा 3z dx dy जेव्हा z बरोबर वजा L2 असते हे बरोबर होते z डॉट Z आणि यावरून आपल्याला मिळते 3 गुणिले L2 गुणिले L चा वर्ग गुणिले 2 हे म्हणजेच असेल वजा 3 L चा घन ds।y direction2ydxdz।yL2 2ydxdz।y L22L3 A z 3×L2L2×2 3L3 तर अशा पद्धतीने जर तुम्ही तिन्ही यांचे योगदान एकत्र केले तर तुम्हाला इंटिग्रेशन A ds बरोबर मिळेल 2 Lचा घन अधिक 2 L चा घन वजा 3 L चा घन आणि हे बरोबर असेल L चा घन ds2L32L3 3L3L3 आता आपण डायव्हर्जन्स प्रमेय लागू करू आणि हे बघूयात की आपल्याला सारखेच उत्तर मिळते का डायव्हर्जेन्स प्रमेय नुसार A डॉट ds बरोबर असते डायव्हर्जेन्स ऑफ A यांचे इंटिग्रेशन व्हॉल्यूम वरती आणि A बरोबर असते 2x x च्या दिशेने अधिक 2y y च्या दिशेने वजा 3z z च्या दिशेने तुम्ही बघू शकता की A चा डायव्हर्जेन्स बरोबर आहे पार्शियल Ax भागिले पार्शियल x अधिक पार्शियल Ay भागिले पार्शियल y अधिक पार्शियल Az भागिले पार्शियल z आणि हे सगळे होईल 1 हे कॉन्स्टंट आहे म्हणून मी याला बाहेर घेऊ शकतो आणि हे होईल फक्त dV येथे dV हे या घनावरील व्हॉल्यूम इंटीग्रल आहे ते बरोबर आहे L चा घन अशा पद्धतीने आपल्याला समान उत्तरच मिळालेले आहे AdVdVL3 तुम्ही डायव्हर्जन प्रमेयची शक्ती पाहू शकता तथापि A डॉट ds मोजताना मला सहा पृष्ठभागांवर असलेले इंटिग्रल घ्यावे लागले होते आणि मला त्याचे उत्तर L चा घन असे मिळाले होते डायव्हर्जन्स प्रमेय मध्ये मला हे उत्तर दोन किंवा तीन ओळींमध्येच मिळाले आहे तर आपण अशा पद्धतीने आपल्या फायद्यासाठी याचा वापर करू शकता आता मी डायव्हर्जन्स प्रमेयसाठी पुन्हा एक उदाहरण घेते जिथे मी A बरोबर x x अधिक y चा वर्ग y अधिक x y z घेणार आहे आणि पुन्हा मला इथे या क्यूब वरील A डॉट ds इंटीग्रल मोजायचा आहे ज्याचा आकार L एवढा आहे आणि ज्याचा मध्य हा ओरिजिन वरती आहे म्हणून डायव्हर्जन्स प्रमेया नुसार A डॉट ds बरोबर असेल डायव्हर्जन्स ऑफ A dv आणि तुम्ही येते लगेच पाहू शकता की डायव्हर्जन्स ऑफ A म्हणजेच आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टु X जे की मला देईल 1 अधिक डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टु y जे देईल 2y अधिक डेरिव्हेटिव्ह ऑफ z येथे x y हे योगदान करत नाहीत आणि माझ्याकडे dx dy dz आहे dx इंटिग्रल याला मी स्वतंत्रपणे लिहितो dx इंटिग्रल वजा L2 पासून ते L2 पर्यंत असेल dy इंटिग्रल वजा L2 पासून ते L2 पर्यंत असेल dz इंटिग्रल वजा L2 पासून ते L2 पर्यंत असेल पहिला घटक हा कॉन्स्टंट आहे म्हणून मला लगेच येथे L L आणि L x y z च्या योगदानामुळे मिळेल म्हणून मला पहिल्या घटकापासून मिळेल L चा घन अधिक दुसरा घटक x मला L देईल z सुद्धा पुन्हा मला L देईल येथे 2 आहे आणि y चे इंटीग्रल मला देईल y चा वर्ग भागिले 2 हे असेल वजा L2 पासून ते L2 पर्यंत म्हणून हे बरोबर होईल L चा घन आणि हा घटक येथे गायब होऊन जाईल म्हणून उत्तर मिळेल L चा घन Axxy2yxyz A 2y22। L2L2L30L3 आता आपण सरफेस इंटीग्रल A डॉट ds स्पष्टपणे मोजून हे प्रमेय तपासून पाहू लक्षात घ्या कि मी हे एका क्यूब वरती करत आहे आणि मागील उदाहरणाप्रमाणे ज्याचा मध्य हा ओरिजिन वरती आहे आता माझ्याकडे आहे x बरोबर L2 आणि मागील बाजूस x बरोबर वजा L2 मागील बाजूस युनिट व्हेक्टर हा वजा x आहे आणि समोरील बाजूस तो अधिक x आहे अशाच पद्धतीने y च्या दिशेने युनिट व्हेक्टर येथे अधिक y आहे आणि या बाजूला तो वजा y आहे हे y बरोबर L2 असताना आणि हे y बरोबर वजा L2 असताना आहे आणि वरील पृष्ठभागावरती z खालचा पृष्ठभाग वजा युनिट व्हेक्टर आणि हे आहे वजा L2 आणि हे आहे L2 वरती म्हणून मी जेव्हा A डॉट ds जेव्हा x बरोबर L2 असते तेव्हा काढतो तेव्हा मला मिळते L2 गुणिले dy dz कारण येथे A हे x आहे म्हणून येथे हे L2 आहे आणि पाठीमागील बाजूसाठी मला मिळेल वजा L2 dy dz पण येथे नंतर असेल x डॉट वजा x आणि हे याला अधिक चिन्ह बनवेल मी याला आता काढून टाकू शकतो आणि यातून मला मिळेल L2 गुणिले L चा वर्ग गुणिले 2 आणि हे म्हणजेच असेल L चा घन तर हा असेल x भाग x partL2dydz L2dydzx xL2L2×2L3 Y भाग काय असेल आपण याला निळ्या रंगाने करूया y कंपोनंट आहे y चा वर्ग A y आहे y चा वर्ग म्हणून इंटीग्रल ds Ay बरोबर आहे y चा वर्ग dx dz y बरोबर L2 वरती वजा इंटिग्रल y चा वर्ग dx dz y बरोबर वजा L2 वरती इथे हे चिन्ह येत आहे कारण मागच्या बाजूला y बरोबर वजा L2 आहे आणि युनिट व्हेक्टर वजा y दिशेने आहे आणि म्हणून हे लगेच मला 0 देईल dsAyy2dxdz।yL2 y2dxdz।y L20 तिसरा घटक Az ds बरोबर आहे xy dx dy वजा L2 पासून ते L2 पर्यंत जेव्हा z बरोबर असते L2 अधिक z बरोबर वजा L2 वरती सारखाच घटक असेल पण येथे तुम्ही बघू शकता की हे इंटिग्रलस x आणि y इंटिग्रलस हे ऑड आहेत आणि इंटीग्रल हे वजा L2 पासून ते अधिक L2 पर्यंत घेतले आहे आहे म्हणून यांचे योगदान हे 0 होते तर तुम्ही येथे ताबडतोब बघू शकता की A डॉट ds हे L चा घन आहे आणि हे डायव्हर्जेंस प्रमेयची पुष्टी करते Azds∬ L2L2xydxdy।L2∬ L2L2xydxdy।z L20 आता मी स्टोक्स प्रमेय Stoke's Theorem चे उदाहरण घेणार आहे हे एक अगदी साधे उदाहरण आहे आठवा की स्टोक्स प्रमेया मध्ये काय म्हटले ते तिथे असे म्हटले आहे की जर तेथे एखादी व्हेक्टर फिल्ड A डॉट dl असेल जी बंद मार्गाच्या सभोवताली असेल आणि ती बरोबर कर्ल A डॉट ds असेल तर आता आपण येथे व्हेक्टर फिल्ड A x y z घेऊयात मी हे 2yx घेत आहे A2yx ते कसे दिसते ते पाहूया जर मी हे काढले तर हे नेहमी x च्या दिशेने असेल आणि कोणत्याही बिंदू वरती त्याचे परिमाण हे y प्रमाणे असेल आणि जसे जसे y वाढत जाईल परिमाणही वाढत जाईल वजा y च्या बाजूने जर हे अशा पद्धतीने गेले तर तुम्ही पाहू शकता की हे सगळे बिंदू मोठे होत आहेत हे सगळे y कोऑर्डिनेट वरती अवलंबून आहेत कर्लच्या व्याख्येनुसार तुम्ही बघू शकता की ही फिल्ड अशा पद्धतीने या भोवती वळत आहे किंवा मी असे म्हणू शकतो की हे कर्लची चाचणी करण्यासाठी मी जर येथे एक छोटी काडी ठेवली आणि असे गृहीत धरले की हे बाण या फ्लुईड ची व्हेलॉसिटी दाखवत आहेत तर तुम्ही येथे बघू शकता कि हे अशा पद्धतीने येथे फिरेल तर तुम्ही येथे म्हणू शकता की हे कर्ल वजा z च्या दिशेने आहे आपण युनिट सर्कल घेऊन स्टोक्स प्रमेय Stoke's Theorem तपासून पाहू आणि घड्याळाच्या दिशेने जाणाऱ्या युनिट सर्कल वरील इंटिग्रलचे मोजमाप करू आणि जर मी हे युनिट सर्कल वरील इंटिग्रल घेतले तर हे बरोबर असेल कर्ल ऑफ A dot d s या युनिट सर्कलसाठी कारण की हे x y प्लेन मध्ये आहे ds हा z च्या दिशेने असेल आणि मग आपल्याकडे असेल dx dy dsdxdyz कारण मी काऊंटर क्लॉकवाईज दिशेने जात आहे कार्टेशियन निर्देशांकामधील dl बरोबर असेल dx x अधिक dy y मी हे असे देखील हे लिहू शकतो कारण की हे युनिट सर्कल आहे म्हणून येथे लांबी ही r बरोबर 1 इतकी आहे म्हणून d phi हे phi च्या दिशेने असेल दोन्ही समान गोष्टीच दर्शवितात dldxxdyydϕ तर आता आपण A वरील कर्ल काढू A बरोबर आहे 2 yx A चा कर्ल हा ij आहे मी युनिट व्हेक्टर x y आणि z वापरत आहे पार्शियल x पार्शियल y पार्शियल z x ची दिशा y 0 0 आहे हे जे x घटकाच्या बरोबरीचे आहे ते मला 0 देईल y घटक मला 0 देईल z घटक वजा 2 देईल तर A चा कर्ल वजा 2 z असेल तर A डॉट ds चा कर्ल काय होईल कारण की A चा कर्ल हा कॉन्स्टंट आहे मी हे वजा 2 मधून बाहेर काढेल माझ्याकडे kz युनिट व्हेक्टर डॉट z युनिट व्हेक्टर असेल कारण की x y प्लेन मध्ये हे व्हेक्टर पॉझिटिव्ह z च्या दिशेने आहेत कारण कि मी काऊंटर क्लॉकवाईज दिशेने जात आहे dx dy आणि हे मला युनिट सर्कलचे क्षेत्रफळ देतील आणि म्हणून हे असेल वजा pi r चा वर्ग वजा 2 pi हा आहे A डॉट ds चा इंटिग्रल कर्ल zdxdy 2π आता आपण लाईन इंटिग्रल मोजूयात लाईन इंटिग्रलसाठी मी हे युनिट सर्कल घेत आहे येथे A बरोबर आहे 2 y x y म्हणजेच आहे sine phi x युनिट व्हेक्टर म्हणून मी याला 2 sine phi x असे लिहू शकतो जसे की आपण या आधी पाहिलेले आहे S युनिट व्हेक्टर सिलेंड्रिकल कॉर्डीनेटस मध्ये x cosine phi अधिक y sine phi असते आणि phi युनिट व्हेक्टर बरोबर वजा x sine phi अधिक y युनिट व्हेक्टर cosine phi असते आणि म्हणून मी x युनिट व्हेक्टरला S cos phi वजा phi युनिट व्हेक्टर sine phi असे लिहू शकतो म्हणून मी A बरोबर 2 sine phi cosine phi S वजा sine phi phi असे लिहू शकतो आपण बघितले आहे की dl म्हणजेच आहे phi युनिट व्हेक्टर गुणिले d phi मी पुन्हा एकदा तपासून पाहतो की मी हेच केले आहे का हो हे मी केले आहे म्हणून A डॉट dl बरोबर असेल 2 इंटिग्रेशन 0 पासून ते 2 pi पर्यंत sine phi गुणिले d phi हे बरोबर असेल वजा 2 इंटिग्रेशन 0 पासून ते 2 pi पर्यंत sine चा वर्ग phi d phi हे बरोबर होईल वजा 2 pi